तर इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स I च्या व्याख्यानात पुन्हा स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 17 आहे आणि आज आपण दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शन्सच्या मॅक्सीमा आणि मिनीमा बद्दल आहोत आणि आज आपण आवश्यक अटींबद्दल बोलणार आहोत ज्या निश्चित डोमेन मध्ये फंक्शनचे मॅक्सिमम आणि मिनीमम मूल्य शोधण्यासाठी आवश्यक आहेत तर लोकल मॅक्सिमम आणि मिनीमम काय आहे ते आपण येथे परिभाषित करू तर फंक्शन बरोबर ला पॉईंट ला मॅक्सिमम आहे जर या पॉईंटच्या आसपासच्या प्रत्येक पॉईंटला फंक्शन लहान मूल्य गृहीत धरले तर पॉईंट स्वतः तर म्हणजे येथे आपण असे म्हणत आहोत की फंक्शन या पॉईंटला मॅक्सिमम मूल्य घेत आहे जर या पॉईंटच्या आसपासच्या या सर्व पॉईंट्स मध्ये फंक्शन लहान मूल्य घेत आहे तर स्वाभाविकपणे या पॉईंटला फंक्शनला लोकल मॅक्सिमम प्राप्त झाला आहे आणि त्याचप्रकारे आपण मॅक्सिमम देखील परिभाषित करू शकतो म्हणून जर फंक्शनला या पॉईंट ला मॅक्सिमम असेल तर त्या बाबतीत फंक्शन च्या आसपासचे सर्व पॉईंट्स हे स्वतः पॉईंट पेक्षा जास्त मूल्य घेतील नंतर त्या पॉईंटला फंक्शन चे मूल्य आणि तसे मॅक्सिमम आणि मिनिमम यांना रिलेटिव्ह किंवा मॅक्सिमम म्हटले जाते कारण बोलत नाही किंवा आपण लोकल आणि मॅक्सीमा नाही तर संपूर्ण डोमेन मध्ये फंक्शनचे मॅक्सिमम आणि मिनिमम शोधत आहोत परंतु आपण निश्चित पॉईंट आणि त्याच्या वर्तनाची लोकली तपासणी याबद्दल बोलत आहोत म्हणून जर या पॉईंटच्या या फंक्शनच्या आसपास असलेल्या सर्व पॉईंट्सला फंक्शन हे लहान मूल्ये घेत असेल तर आपण त्याला हे लोकल मॅक्सिमम आहे असे म्हणू आणि जर निश्चित पॉईंटच्या आसपास फंक्शन हे मोठी मूल्ये घेत असेल तर त्याला आपण म्हणू की हा लोकल मिनिममचा पॉईंट आहे आणि ही मॅक्सिमम आणि मिनिमम मूल्ये यांना एकत्रितपणे एक्स्ट्रीम मूल्ये असे म्हटले जाते तर येथे प्लॉट किंवा या चा सरफेस आहे आणि आपण स्पष्टपणे येथे पाहू शकतो तर या पॉईंट ला उदाहरणार्थ येथे या पॉईंटला या पॉईंटच्या आसपास फंक्शन हे त्या पॉईंटला स्वतः लहान मूल्ये घेत आहे म्हणून येथे हे मॅक्सिमम लोकली आहे तर याला आपण लोकल मॅक्सिमम म्हणतो येथे सुद्धा या पॉईंटला समान परिस्थिती आहे की या पॉईंटच्या जवळपासचे सर्व पॉईंट्स ला फंक्शन हे लहान मूल्ये घेत आहे म्हणून येथे सुद्धा या फंक्शनचा लोकल मॅक्सिमम आहे त्याचप्रमाणे येथे या पॉईंटला परंतु हा आसपासचा इतर मार्ग आहे की फंक्शनच्या जवळपासचे सर्व पॉईंट्स हे या पॉईंट पेक्षा जास्त मूल्ये घेत आहे नंतर या पॉईंटला फंक्शनचे मूल्य घेत आहे म्हणून हा लोकल मिनिमम आहे तर ऍबसोल्युट किंवा ग्लोबल मॅक्सिमम मिनिमम काय आहे तर डोमेनच्या बाऊंडरी सह संपूर्ण डोमेनवरील फंक्शनद्वारे प्राप्त केलेली सर्वात लहान आणि सर्वात मोठी मूल्ये यांना अनुक्रमे ऍबसोल्युट किंवा ग्लोबल मिनिमम किंवा ऍबसोल्युट किंवा ग्लोबल मॅक्सिमम असे म्हणतात तर येथे आपण एका निश्चित पॉईंटच्या आसपास काय चालू आहे याबद्दल बोलत नाही परंतु येथे आपण संपूर्ण डोमेन मध्ये फंक्शन द्वारे प्राप्त केलेल्या सर्वात लहान आणि सर्वात मोठया मूल्यांबद्दल बोलत आहोत तर त्या प्रकरणात जर ते मूल्य आपण त्या असे म्हणू की हे फंक्शनचे ऍबसोल्युट मिनिमम मूल्य किंवा फंक्शनचे ऍबसोल्युट मॅक्सिमम मूल्य आहे आणि आपल्याला स्वाभाविकच बाऊंडरीज देखील समाविष्ट कराव्या लागतील किंवा तसे ऍबसोल्युट मिनिमम किंवा ऍबसोल्युट मॅक्सिमम शोधण्यासाठी डोमेनची बाऊंडरीचा समावेश करावा लागेल तर उदाहरणार्थ जर आपण हे फंक्शन गृहीत धरले आणि आपल्याकडे हा तुमचा बाऊंडरी डोमेन आहे तर ही रेडियस एक असलेली डिस्क आणि या 1 चा समावेश करून तर आपल्याकडे तिथे बाऊंडरीज आहेत तर आता आपल्याला काय शोधायचे आहे आता आपल्याला डोमेन मध्ये या सर्व पॉईंट्सला शोधायचे आहे तर येथे हा सर्फेस आहे म्हणून येथे आपण पाहू शकतो की येथे कुठेतरी या 00 ला लोकल मिनिमम असेल तो लोकल मिनिमम आहे परंतु तो देखील लोकल मिनिमम असेल कारण आपल्याला इतर कोणता पॉईंट दिसत नाही जिथे फंक्शन हे या पॉईंट पेक्षा लहान मूल्य घेईल आणि मॅक्सिमम शोधण्यासाठी उदाहरणार्थ तर येथे या पॉईंट्सला असे दिसून येते की येथे या पॉईंटला किंवा येथे त्या पॉईंटला फंक्शन हे मॅक्सिमम मूल्ये घेत आहे तर आपल्याला गणितानुसार शोधावे लागेल की डोमेन मध्ये कोणता पॉईंट आहे जिथे फंक्शन हे मॅक्सिमम मूल्य घेत आहे किंवा ते मिनिमम मूल्य घेत आहे परंतु या प्रकरणात जेव्हा आपण बाऊंडरीज गृहीत धरतो आणि या सर्व लोकल मॅक्सिमम लोकल मिनिमम मध्ये शोधतो आणि बाऊंडरीज ला देखील आपल्याला शोधायचे आहे की फंक्शन हे कुठेतरी पुन्हा मॅक्सिमम मूल्य घेत आहे की नाही म्हणून या लोकल मॅक्सीमा आणि लोकल मिनीमा मध्ये आपल्याला सर्वात मोठी आणि सर्वात लहान मूल्ये शोधायची आहेत आणि नंतर आपण असा दावा करू शकतो की हे फंक्शन चे ऍबसोल्युट मॅक्सिमम किंवा ऍबसोल्युट मिनिमम आहे तर या व्याख्यानात आणखी एक शब्दावली वापरली जाईल क्रिटिकल पॉईंट आणि सॅडल पॉईंट्स असतील तर पॉईंट ला क्रिटिकल पॉईंट म्हणतात किंवा आपण चा स्टेशनरी पॉईंट असे देखील म्हणतो जर फंक्शन चे या पॉईंटला पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 आहे आणि फंक्शन चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह f त्या पॉईंटला 0 आहे किंवा ते अस्तित्वात असण्यासाठी अपयशी ठरतात तर ती शक्यता समाविष्ट केली आहे तर ती क्रिटिकल पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंटची परिभाषा आहे आणि क्रिटिकल पॉईंट तर या सर्व क्रिटिकल पॉईंट्स मधून जिथे 0 आहे आणि 0 आहे जिथे फंक्शनचा क्रिटिकल पॉईंट जिथे फंक्शनला मिनिमम किंवा मॅक्सिमम नाही त्याला सॅडल पॉईंट म्हणतात तर मूलतः आता आपण काय पाहणार आहोत की आता पुढील स्लाईड्स मध्ये की जर लोकल मॅक्सिमम किंवा मिनिमम अस्तित्वात असेल तर तो केवळ या क्रिटिकल पॉईंट्सलाच अस्तित्वात असेल जिथे फंक्शन मॅक्सिमम लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम घेत नाही आणि त्या क्रिटिकल पॉईंट्सना सॅडल पॉईंट्स असे म्हटले जाईल तर इथे फक्त या परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून आपल्याकडे बरेच क्रिटिकल पॉईंट्स आहेत जे आपण गणितानुसार थोडे नंतर ओळखू तर येथे हा उदाहरणार्थ पॉईंट असेल जिथे x च्या संदर्भात आणि y च्या संदर्भात सुद्धा पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 असेल येथे एक पॉईंट असेल जिथे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 असतील तर मूलतः टॅन्जेंट प्लेन हा xy प्लेन ला समांतर असेल येथे सुद्धा एक पॉईंट असेल जिथे आणि हे 0 असतील आणि येथेही एक पॉईंट असेल जिथे आणि हे 0 असतील तर हे सर्व पॉईंट्स उदारणार्थ क्रिटिकल पॉईंट्स आणि यासाठी लोकल मिनिमम सारखे असतील येथे सुद्धा लोकल मिनिमम येथे लोकल मॅक्सिमम असेल पुन्हा हा लोकल मॅक्सिमम आहे परंतु या पॉईंटला जर आपण पाहिले की शेजारी त्याचे समान गुणधर्म नाहीत कारण जर आपण त्या y दिशेने गेलो तर येथे फंक्शन हे लहान मूल्ये घेत आहे परंतु जर आपण x दिशेने गेलो तर फंक्शन जास्त मूल्ये किंवा या पॉईंट पेक्षा मोठी मूल्ये घेत आहे तर हा पॉईंट आपण जरी येथे या पॉईंट ला x च्या संदर्भात किंवा y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 होते तरीही लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम म्हणून ओळखू शकत नाही तर हा स्टेशनरी पॉईंट आहे परंतु हा लोकल मॅक्सिमम किंवा लोकल पॉईंट नाही आणि तसा पॉईंट त्या पॉईंटला सॅडल पॉईंट असे म्हटले जाईल तर ही संज्ञा आपण आजच्या व्याख्यानात वापरू आणि नंतर आपण फंक्शन साठी एक्स्ट्रीमम असण्यासाठी आवश्यक अट किंवा अटींवर येऊ तर या अटी काय आहेत तर हे कन्टीन्यूअस असू देऊ आणि त्याला पॉईंट ला पार्शियल ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् असू देऊ नंतर एक्स्ट्रीम मूल्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक अटी काय आहेत तर एक्स्ट्रीम मूल्य म्हणजे मॅक्सिमम आणि मिनिमम मूल्य किंवा त्यापेक्षा लोकल आपण या पॉईंट ला लोकल मॅक्सिमम आणि लोकल मिनिमम मूल्यांबद्दल बोलत आहोत तर या आवश्यक अटी आहेत आवश्यक अटी काय आहेत ज्या पार्शियल दोन्ही फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हस् साठी आहेत तर त्या पॉईंट ला x सोबत आणि y सोबत ते 0 असले पाहिजे तर यालाच आपण आवश्यक अटी म्हणतो याचा अर्थ असा की या अटींशिवाय आपल्याकडे या पॉईंटला लोकल मॅक्सिमम आणि लोकल मिनिमम असू शकत नाही म्हणून जर पॉईंट हा लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिममचा पॉईंट असेल तर नक्कीच हे पार्शियल डेरिव्हेटिव्हस् त्या पॉईंटला राहिले पाहिजे नाहीत परंतु हे असे म्हणण्यास पुरेसे नाही की तिथे जर आपल्याकडे एक पॉईंट असेल जिथे आणि दोन्ही 0 असतील तर आपण असा दावा करू शकत नाही की या पॉईंटला निश्चितपणे लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम असेल तिथे लोकल मॅक्सिमम किंवा मिनिमम असू शकतो तिथे लोकल मॅक्सिमम किंवा मिनिमम नसू शकतो म्हणून जर लोकल मॅक्सिमम किंवा मिनिमम असेल तर आपण ते पॉईंट्स लोकल मॅक्सिमम आणि मिनिमम शोधू शकतो आणि त्या पॉईंट्स मधून परिभाषेनुसार जे क्रिटिकल पॉईंट्स आहेत ते आपण परिभाषित केले आहेत तर या क्रिटिकल पॉईंट्स ला आपण शोधू की जर लोकल मॅक्सिमम आणि मिनिमम नसेल तर त्या पॉईंट ला सॅडल पॉईंट असे म्हटले जाईल तर आपण परिभाषेच्या केलेल्या चर्चेनुसार पॉईंट हा क्रिटिकल पॉईंट आहे किंवा दुसऱ्या शब्दांत जर पॉईंट हा फंक्शन चा रिलेटिव्ह एक्स्ट्रीमम असेल तर हा चा क्रिटिकल पॉईंट असेल कारण होय आपण म्हटल्याप्रमाणे ही एक्स्ट्रीमम मिनिमम असण्याची आवश्यक अट आहे म्हणून जर आपल्याकडे पॉईंट a b असेल जिथे या फंक्शनचे रिलेटिव्ह एक्स्ट्रीमम अस्तित्वात असेल तर नक्कीच त्याला क्रिटिकल पॉईंट असेल कारण ते लोकल एक्स्ट्रीमम आणि लोकल मिनिमम केवळ क्रिटिकल पॉईंट्स वर अस्तित्वात असतील तर येथे आवश्यक अटी म्हणजे पुन्हा या पॉईंट a b ला जर a b क्रिटिकल पॉईंट असेल तर ही पार्शियल डेरिव्हेटिव्हस् 0 असतील याची काळजी आपण कशी घेतो याचा पुरावा असणे म्हणून आपण गृहीत धरतो आणि हा पॉईंट च्या शेजारचा पॉईंट आहे तर हे आसपासचे आहे कारण आणि कोणतेही मूल्य घेऊ शकतात म्हणून नंतर आणि हे पॉईंट च्या शेजारी असतील तर आणि वर कोणतेही बंधन नाही जर ते शेजारी पॉईंट असण्यासाठी कोणतेही मूल्य घेऊ शकतात नंतर पॉईंट हा मॅक्सिमम चा पॉईंट असेल तो मॅक्सिममचा पॉईंट केव्हा असेल जेव्हा या पॉईंटच्या शेजारी फंक्शनची मूल्ये कमी असतील तर ते घेते किंवा फंक्शन या पॉईंट च्या शेजारी लहान मूल्ये प्राप्त करेल म्हणून उदाहरणार्थ जर आपण हा फरक डेल्टा f परिभाषित केला म्हणजेच म्हणून जर तो लोकल मॅक्सिमम चा पॉईंट असेल याचा अर्थ असा की हा मोठा असेल मोठे मूल्य असेल तर या फंक्शनच्या शेजारी ही मूल्ये असतील म्हणून जर सर्व लहान आणि साठी हा मॅक्सिममचा पॉईंट असेल तर हे मुल्य 0 पेक्षा लहान किंवा बरोबर असेल तर आणि हे कोणतेही असतील तरीही आपण ते या पॉईंटच्या शेजारी घेतो म्हणून हे मूल्य मुल्य 0 पेक्षा लहान किंवा बरोबर असेल किंवा दुसऱ्या शब्दांत या पॉईंट च्या शेजारी नक्कीच भाग असेल हा आणि च्या सर्व मूल्यांसाठी 0 पेक्षा लहान किंवा बरोबर असेल आणि या पॉईंटला मिनिमम चा पॉईंट असे म्हटले जाईल जर हा 0 पेक्षा मोठा किंवा बरोबर असेल म्हणून इतर मार्गाने आणि च्या सर्व मूल्यांसाठी या चे मूल्य या पेक्षा लहान असेल म्हणून जर आपण या पॉईंट साठी टेलरचे एक्सपांशन वापरले तर येथे काय होईल बरोबर होईल तर हे आपण यापूर्वीच्या व्याख्यानात आधीच चर्चिले आहे म्हणून आणि हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे येथे ला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि त्याचप्रकारे आपण हे एक्सपांशन या पॉईंट पर्यंत लिहू शकतो जोपर्यंत हे डेरिव्हेटिव्हस् अस्तित्वात आहेत आणि हे असे दर्शविते की हा जो आपण या आधीच्या स्लाईड मध्ये परिभाषित केला आहे हा फरक आहे म्हणून लहान साठी चे चिन्ह हे च्या चिन्हावर अवलंबून असेल तर पुढील स्लाईड मध्ये विस्तारपूर्वक आपण काय पाहणार आहोत ते म्हणजे या एक्सपांशनचे चिन्ह येथे उजव्या बाजूला असलेल्या चे चिन्ह मूलतः आपण पहिल्या टर्मच्या चिन्हावर अवलंबून असू च्या संदर्भात येथे अग्रगण्य टर्म्स आहेत तर म्हणून लहान चे चिन्ह हे या टर्मच्या चिन्हाद्वारे निश्चित केले जाते जर ही पॉझिटिव्ह टर्म असेल तर पॉझिटिव्ह असेल जर हे निगेटिव्ह असेल तर आपल्याकडे जे काही आहे त्याची पर्वा न करता निगेटिव्ह असेल कारण या हायर ऑर्डर टर्म्स आहेत h स्क्वेअर च्या टर्म्स मध्ये h आणि k चे प्रोडक्ट आहे म्हणून कमीतकमी आपण लहान h आणि k शोधू शकतो तर म्हणून चिन्ह हे केवळ या फॅक्टरने पॉईंट च्या फार जवळ निश्चित केले जाते चला हे जरा अजून जाणून घेऊ तर आपल्याकडे आहे असताना कारण येथे आपण अजूनही आसपास च आहोत त्यामुळे ठेवले आहे आणि नंतर ते y च्या दिशेने k मध्ये असेल म्हणून जर आपण h टेंड्स टू 0 ठेवले आणि आपण अजूनही या पॉईंट च्या शेजारी आहोत तर येथे आपल्याला काय मिळते ते म्हणजे तर मला पुन्हा एकदा अर्ग्युमेंट सांगू द्या जी मागील स्लाइडमध्ये होती तर नोंद करा की या चे चिन्ह येथे पुन्हा या k च्या अग्रगण्य टर्म वर अवलंबून असेल बाकी राहिलेल्या या सर्व टर्म्स k स्क्वेअर k क्यूब आहेत आणि वगैरे सर्वात लहान k साठी या सर्व टर्म्स या नगण्य असतील आणि चिन्ह हे पुन्हा या टर्म ने निश्चित केले जाईल उदाहरणार्थ आपण येथे एक उदाहरण घेऊ की तुमच्याकडे h आहे आणि हे एक्सप्रेशन येथे h वजा 1000 h स्क्वेअर वजा हा 2000 h क्यूब तर येथे आपण काय लक्षात घेऊ की चिन्ह हे केवळ h ने ठरवले जाते येथील या टर्म्स ने नाही परंतु आपल्याला लहान h ला 0 च्या जवळ घेऊन जायचे आहे ते पाहण्यासाठी हे या एका चिन्हाद्वारे ठरवले जाईल उदाहरणार्थ आपण h बरोबर 0 1 घेऊ हे खूप मोठे मूल्य आहे आणि आपल्याला हा निगेटिव्ह क्रमांक मिळतो कारण या h 0 1 साठी या वर्चस्व असणाऱ्या टर्म्स आहेत परंतु जर तुम्ही h ते 0 च्या बऱ्याच जवळ गेलात उदाहरणार्थ h बरोबर 0 1 तर हे अजूनही निगेटिव्ह आहे आता आपण खूपच लहान h घेतला आहे म्हणून हे अजूनही निगेटिव्ह आहे कारण या शेवटच्या टर्म्स आहेत परंतु आपल्याला येथे काय दिसते की आता आपण हा 0001 पॉईंट घेतला आहे आणि त्या बाबतीत आता आपण पाहू शकतो की हा h पॉझिटिव्ह आहे तर त्यामुळे या एक्सप्रेशन चे मूल्य सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि तो येथे पॉईंट आहे तर लहान h साठी येथे या टर्मचे चिन्ह आहे तथापि मोठे हे क्रमांक यांचे चिन्ह फर्स्ट टर्म द्वारे ठरवले जाईल जे कोणीही येथे पाहू शकतो म्हणून समान अर्ग्युमेंट आपण येथे करत आहोत तिथे लहान k असेल ज्यासाठी या एक्सप्रेशनचे चिन्ह या फर्स्ट टर्म द्वारे ठरवले जाईल जी आहे आणि तो पॉईंट येथे आहे म्हणून जर आपण गृहीत धरले की हा पॉझिटिव्ह आहे कारण एकतर हे डेरिव्हेटिव्ह असेल किंवा y च्या संदर्भात पॉईंट ला पार्शियल डेरिव्हेटिव्ह असेल म्हणून त्याला काही ठराविक चिन्ह असणे आवश्यक आहे म्हणून जर ते पॉझिटिव्ह असेल तर त्या प्रकरणात डेल्टा f हा k पॉझिटिव्ह साठी पॉझिटिव्ह असेल आणि आपल्याकडे डेल्टा f हा निगेटिव्ह असेल जेव्हा आपल्याकडे k निगेटिव्ह असेल म्हणून या दिशेने आपण k ला घेऊन जात आहोत तर उदाहरणार्थ हा h बरोबर 0 आहे आणि k बरोबर 0 आहे तर येथे आधीच आपण h ते 0 ठेवला आहे तर आपण या y च्या दिशेने फक्त आसपासच्या पॉईंट्स कडे आहोत तर जेव्हा k पॉझिटिव्ह असेल आपण वरच्या बाजूला आसपास आहोत जेव्हा h k निगेटिव्ह असेल तेव्हा येथे कुठेतरी आपण आसपास आहोत तर नंतर ते आपल्याकडे k पॉझिटिव्ह साठी आहे तर पॉईंट च्या शेजारी हा 0 पेक्षा मोठा आहे तिथे शेजारी एक पॉईंट आहे जिथे हा 0 पेक्षा लहान आहे आणि जर तुम्ही पुन्हा गृहीत धरले जर हा 0 पेक्षा लहान आहे कारण या पॉईंट ला काय आहे हे आपल्याला माहित नाही परंतु जर ते निगेटिव्ह असेल तर पुन्हा शेजारच्या पॉईंट्सला आपल्याकडे हा 0 पेक्षा लहान आणि डेल्टा f हा 0 पेक्षा मोठा असेल तर येथे आपल्याला काय दिसून आले की येथे पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल हा चिन्ह बदलत आहे हा पॉईंट ला असलेले मूल्य आणि आसपास असलेल्या मूल्यांमधील फरक होता तर ही बदलणारी वेळ आहे परंतु चिन्ह बदलत आहे परंतु लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम असण्यासाठी त्यांनी चिन्ह न बदलणे आवश्यक आहे कारण तेव्हाच आपण लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिममचा पॉईंट ठरवू शकतो जेव्हा सर्व आसपासचे पॉईंट्स ते समान चिन्ह असल्याचे दर्शवेल तर येथे हा पॉझिटिव्ह आहे आसपासच्या काही पॉईंट्स साठी हा निगेटिव्ह आहे आणि त्याचा असा निष्कर्ष असेल की फंक्शनला येथे एक्स्ट्रीम मूल्य एक्स्ट्रीमम असू शकत नाही जोपर्यंत हा 0 नसेल जर हा पॉझिटिव्ह असेल तर ते चिन्ह बदलत आहे जर हा निगेटिव्ह आहे तर ते पुन्हा चिन्ह बदलत आहे परंतु जर हा लोकल मॅक्सिममचा पॉईंट असेल तर त्याने चिन्ह न बदलणे आवश्यक आहे आणि त्यासाठी हा 0 असणे आवश्यक आहे म्हणून हे आवश्यक आहे की हा 0 पाहिजे नाही तर तो लोकल एक्स्ट्रीममचा पॉईंट नसेल म्हणून आता पुढे जाऊ त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो तर आपल्याकडे हे एक्सप्रेशन होते जे आपण यापूर्वी पाहिले आहे आता त्याचप्रमाणे आपण आता k टेंड्स टू 0 अधिक करू आणि त्यानंतर आपण शोधू की हा h साठी चिन्ह बदलतो तर येथे उदाहरणार्थ जर आपण पॉझिटिव्ह घेतले तेव्हा आपल्या असे लक्षात आले की हा पॉझिटिव्ह आहे आणि नंतर जेव्हा निगेटीव्ह असेल तेव्हा निगेटीव्ह असेल जेव्हा टेंड्स टू 0 असेल तर ही टर्म येथुन काढून टाकली आहे आणि ह्या सगळ्या टर्म्स होत्या जशे आपण 0 कडे जाऊ तर आपल्याकडे आणि वगैरे वगैरे तर इथे हा 0 पेक्षा लहान आहे तर ह्या h वर चिन्ह अवलंबून असेल तर जर h हा पॉझिटिव्ह असेल हा निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह होतो तर पुन्हा समान अर्ग्युमेंट साठी आपल्याला काय दिसून आले की पुन्हा या पॉईंटच्या शेजारी ते चिन्ह बदलत आहे जर पॉझिटिव्ह असेल तर ते चिन्ह बदलत आहे जर हा निगेटिव्ह असेल तरीही ते पुन्हा चिन्ह बदलत आहे तर पुन्हा आपल्याकडे असे आहे की हा लोकल एक्स्ट्रीममचा पॉईंट आहे आपल्याकडे हा बरोबर 0 असणे आवश्यक आहे तर हा बरोबर 0 असणे आवश्यक आहे यापूर्वी आपल्याला असे आढळले आहे की हा 0 असणे आवश्यक आहे म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आवश्यक अटी तर येथे या पॉईंट a b ला एक्स्ट्रीमम चे अस्तित्व असे आहे की हा 0 असणे आवश्यक आहे तसेच देखील 0 असणे आवश्यक आहे हे दोन्ही डेरिव्हेटिव्हस् 0 असणे आवश्यक आहे हेच आपल्याला दिसून आले आहे जर हे 0 नसतील चिन्ह बदलत असेल तर तर तो पॉईंट हा लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिममचा पॉईंट असू शकत नाही तर आता या समस्या 1 द्वारे जाऊ तर येथे आपण या पॉईंटचे सर्व क्रिटिकल पॉईंट्स शोधणार आहोत तर क्रिटिकल पॉईंट्स शोधण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आपल्याला x च्या संदर्भात आणि y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह मोजावे लागेल आणि त्यांना 0 बरोबर सेट करावे लागेल आणि या दोन अटींपासून आपण हे शोधणार आहोत की ला समाधानकारक किती पॉईंट्स आहेत तर येथे हा बरोबर 0 आहे आणि बरोबर 0 आपल्याला आहे ते असे देईल येथे आहे जेव्हा आपण येथे घेतो त्याप्रमाणे क्रिटिकल पॉईंट्स शोधण्यासाठी तर आपल्याकडे असेल तर यामधून आपल्याला काय मिळते पहिल्या अटीपासून आपल्याला बरोबर 1 मिळते तर x हा आहे आणि दुसऱ्या अटीपासून आपल्याला बरोबर 4 मिळते आणि हे y बरोबर असे दर्शविते तर आपल्याकडे ते सर्व पॉईंट्स आहेत जेव्हा बरोबर आहे आणि y बरोबर आहे हे ला हे सर्व पॉईंट्स हा 0 आहे आणि सुद्धा 0 आहे तर यांना क्रिटिकल पॉईंट्स असे म्हणतात आता येथे आपण एक घेऊ शकतो आणि नंतर 2 नंतर आपल्याकडे आहे तर या सर्व चार शक्यता तिथे आहेत आणि जर येथे आपण पाहिले या फंक्शनच्या सरफेस मध्ये तर तिथे पॉईंट्स आहेत उदाहरणार्थ 1 आणि 2 तर येथे x मध्ये आपल्याकडे 1 आहे आणि नंतर आपल्याकडे तिथे 2 आहे तर येथे एक पॉईंट आहे जिथे एक क्रिटिकल पॉईंट आहे पुन्हा येथे आहे आणि नंतर आपल्याकडे आहे तर येथे एक पॉईंट असेल आणि तिथे आणि 2 असेल तर येथे एक पॉईंट असेल आणि 1 2 येथे एक पॉईंट असेल तर हे सर्व 4 पॉईंट्स आहेत जे क्रिटिकल पॉईंट्स आहेत तर येथे x च्या संदर्भात आणि y च्या संदर्भात फंक्शन डेरिव्हेटिव्ह दोन्ही या पॉईंट्सला 0 आहेत तर आता पुढील समस्येकडे जाऊ येथे पुन्हा आपण या फंक्शन चे क्रिटिकल पॉईंट्स शोधणार आहोत तर पुन्हा या सोबत सुरुवात करू तर आपल्याला मिळेल जे या प्रकरणात आहे म्हणून आपण याला डिफरन्शियेट करत आहोत तर आपल्याला हे x स्क्वेअर वजा y स्क्वेअर मिळेल आणि या टर्मचे डेरिव्हेटिव्ह पुन्हा तेच x स्क्वेअर वजा y स्क्वेअर भागीले 2 आणि नंतर तिथे एक टर्म वजा 2 x भागीले वजा x प्लस x च्या संदर्भात याचे डेरिव्हेटिव्ह असेल आणि नंतर आपल्याकडे e पॉवर वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअर भागीले 2 टर्म आहे म्हणून जर आपण ही e पॉवर वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअर भागीले 2 टर्म कॉमन घेतली आणि x देखील आपण कॉमन घेऊ शकतो तर येथे आपल्याकडे 2 असेल नंतर येथे आपल्याकडे वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअर आहे होय तर आणि हे 0 असू शकत नाही हे वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअरचे एक्स्पोनेन्शियल आहे तर आपल्याकडे असे असेल की हे बरोबर 0 ही अट आहे येथे असे आहे की हा x गुणिले 2 वजा x स्क्वेअर वजा y स्क्वेअर हे 0 असणे आवश्यक आहे तर या अटींपैकी आणि आता साठी सुद्धा आपल्याला मिळेल तर आता आपण याचे निराकरण करू शकतो तर उदाहरणार्थ येथे आपण म्हटले आहे की आपण येथे x बरोबर 0 घेतले आहे तर या पहिल्या समीकरणापासून जर आपण x बरोबर 0 ला y ची पर्वा न करता घेतले तर f x बरोबर 0 होईल आणि जर आपण x बरोबर 0 घेतला आणि या प्रकरणात आपल्याला वजा 2 मिळेल आणि नंतर अधिक हा y स्क्वेअर म्हणून हा x 0 आहे आणि नंतर आपल्याकडे y बरोबर 0 आहे तर येथून आपल्याला y बरोबर 0 आणि y बरोबर मिळाले आहे तर x बरोबर 0 च्या बाबतीत आपल्याकडे पॉईंट x 0 आहे आणि 0 आता त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो की आपण येथे पहिले सेट करू शकतो आणि नंतर कारण हा y बरोबर 0 आहे हे सुद्धा 0 होईल आणि नंतर येथे y बरोबर 0 सेट केले तर तुम्हाला शक्य असलेली x ची मूल्ये मिळतील तर याप्रकारे आपण सर्व क्रिटिकल पॉईंट्स ही समीकरणे सोडवून मिळवू शकतो आणि आपल्याला काय मिळते तर आपल्याकडे क्रिटिकल पॉईंट्स आहेत तर हे सर्व क्रिटिकल पॉईंट्स आहेत जे आपण या समस्येत पाहू शकतो तर हे क्रिटिकल पॉईंट्स आहेत तर आपण पाहू शकतो की यासारखे यासारखे यासारखे यासारखे आणि पुन्हा येथे एक क्रिटिकल पॉईंट आहे तर हे या समस्येचे क्रिटिकल पॉईंट्स आहेत तर आता निष्कर्ष काय आहे आपल्याला आवश्यक अटी सापडल्या आहेत एक्स्ट्रीमा साठी आणि हे 0 असणे आवश्यक आहे जर पॉईंट a b हा लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम चा पॉईंट आहे आणि क्रिटिकल पॉईंट्स हे लोकल एक्स्ट्रीमा आणि सॅडल पॉईंट्सचे उमेदवार आहेत तर सॅडल पॉईंट्स क्रिटिकल पॉईंट्सहे जिथे लोकल एक्स्ट्रीमा अस्तित्वात नाही ते असल्याने म्हणून त्या पॉईंट्सला सॅडल पॉईंट्स असे म्हणतात तर आपण आधीच पाहिले आहे की हा उदाहरणार्थ लोकल एक्स्ट्रीमाचा पॉईंट आहे आपल्याकडे लोकल मॅक्सिमम आहे येथे सुद्धा लोकल मॅक्सिमम येथे हे पॉईंट्स लोकल मिनिमम सोबत आहेत आणि तिथे या स्थानावर एक पॉईंट आहे जिथे आपल्याकडे लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम नाही आणि नंतर याला सॅडल पॉईंट असे म्हटले जाईल आता पुढील व्याख्यानांमध्ये आपण शिकणार आहोत की ते लोकल मॅक्सिमम किंवा लोकल मिनिमम आहे हे कसे ओळखायचे कारण आवश्यक अटी या आपल्याला लोकल एक्स्ट्रीमा साठी आणि सॅडल पॉईंट्स साठी सुध्दा उमेदवार देतील परंतु नंतर आपल्याला शोधायचे आहे की दिलेला पॉईंट दिलेले क्रिटिकल पॉईंट फंक्शन हे लोकल मॅक्सिमम लोकल मिनिमम घेत आहे किंवा तो सॅडल पॉईंट आहे तर पुढील व्याख्यानाचा तो विषय असेल ही व्याख्यान बनविण्यासाठी वापरलेली संदर्भ आहेत